चला तर आपण सर्वात सोप्या उदाहरणाने पुढे जाऊयात जो कि एक परिमाणी उदाहरण आहे मी आता असे करणार आहे कि माझ्या 1D उदाहरणसाठी मी एक स्ट्रिंग घेणार आहे आणि ती स्ट्रिंग x0 आणि x१ या दोन पॉईंट्स मध्ये बद्धलावणार करणार आहे तर ती माझी स्ट्रिंग आहे ती त्या दोन्ही पॉईंट्स मध्ये मर्यादित आहे आणि त्या पॉईंट्स मध्ये कुठेही oscillate करणार आहे स्ट्रिंग वरचे टेन्शन आणि त्याचे डिस्प्लेसमेंट हे असे समीकरणे तर तुम्ही तुमच्या १२वी वर्गापासून सोडवत आला आहात तिथे खूप मर्यादा आहे आपण ते differential equation मध्ये पाहुयात जे मला u चे second derivative सांगते तर इथे u काय आहे ते कोणत्याही x पोझिशनच्या स्ट्रिंगचे डिस्प्लेसमेंट आहे तर स्ट्रिंग आहे आणि F हे अप्लाइड फोर्स आहे हे समीकरण कसे मिळाले त्याची आपण चिंता नाही करायची mechanics ने आपल्याला हे समीकरण दिलेले आहे जे सेकंड ऑर्डर differential समीकरण आहे बरोबर मी जास्त पुढे नाही जात आपण हळू हळू पुढे जाऊयात म्हणजे सेटअप स्पष्ट होईल दोन्ही बाजूने स्ट्रिंग बांधलेली आहे आणि ते माझे differential equation आहे तर या उदाहरणामध्ये माझे L ऑपरेटर काय असेल विध्यार्थी ते सगळे बरोबर आहे खरे तर पार्शल डेरीवेटीव्ह लिहिण्याची मला काहीच गरज नाहीये ती एक 1D समस्या आहे मी ते पूर्ण डेरीवेटीव्ह म्हणून लिहू शकतो आणि माझा हा u आणि f हा मागील स्लाईड प्रमाणे Capital F आहे तर मी one to one सिस्टिम घेतलेली आहे या फिझिकल प्रॉब्लेमसाठी boundary कंडिशन्स काय असतील तुम्हाला काय वाटते विध्यार्थी x 0 आणि x equal तो अजून एक 0 हो ते दोन्ही बाजूने पकडण्यात आलेले आहे म्हणून त्याची boundary conditions दोन्ही बाजूने आहे Displacement ठीक आहे विध्यार्थी हे काय आहे त्याचे वर्णन कसे केले आहे तर ते खिळ्या सारखे आहे असे आपण म्हणू शकतो आणि ती स्ट्रिंग यादोन्ही खिळ्यांमध्ये बांधलेली आहे विध्यार्थी फोर्स लावलेले आहे का फोर्स हा असा लावलेला आहे कोणत्यातरी पॉईंटला मी काही प्रमाणात फोर्स लावेल आहे तो फोर्स सर्वत्र लावलेला आहे एकाच पॉईंट वर असण्याची गरज नाही आणि तो आहे f f हा x चा function आहे आणि तो पूर्ण स्ट्रिंगवर नॉन झिरो आहे एखादा ऑब्जेक्ट ठेवू शकतो तर f हा डिस्ट्रीब्युटेड आहे x चा फॉर्म कोणता आहे ह्याची आपल्याला काळजी करण्याची गरज नाही कारण मागच्या स्लाईड मध्ये पाहिल्याप्रमाणे आपला मुख्य उद्देश G शोधणे हा आहे तर आता ग्रीन्स function ची व्याख्या काय आहे जे आपण वापरू शकतो मागच्या स्लाईड वरून त्याची व्याख्या अशी लिहू शकतो काही ठिकाणी असे लिहिले देखील तुम्हाला आढळेल ते सारखेच आहे बरोबर तर या समस्येची भूमिती कशी आहे तर हे माझे x axis आहे x याएक पॉईंटवर इथे मी फोर्स लावत आहे आणि तो एकाच पॉईंटवर आहे कारण RHS हे एक पॉईंटवर नॉन झिरो आहे हे पहिले होते बरोबर ते एक डेल्टा function आहे तर xx' ला मी काही फोर्स लावलेला आहे तर आता असे दिसत आहे कि त्या फोर्समुळे ती स्ट्रिंग वाकलेली आहे म्हणजे त्याचे इथे असे अर्थ लावणे थोडे अवघड आहे कारण मी खूप लहान पॉईंटवर खूप जास्त फोर्स लावलेला आहे तर ही अशी आकृती काढणे दिशाभूल करणारे ठरते कारण डेल्टा function तिथे अमर्यादित होतो पण ते फक्त एक रेप्रेसेंटेशन इथे जे होत आहे ते असे कि एका पॉईंटवर सिस्टिमला फोर्स लावलेला आहे आणि मला सिस्टिमचे रिस्पॉन्स शोधायचे आहे या रिस्पॉन्सला देखील सारखीच boundary कंडिशन असेल तसे आपण गृहीत धरूया कि कारण ते problem सोडविण्यात आपली मदत करते आणि एकसारखे सिस्टिमचे समीकरणे तुम्हाला मिळतील तर सारख्या boundary कंडिशन्सला मी काय म्हणू शकतो Glx'0 कारण ती स्ट्रिंग तिथे पकडली गेली आहे आपल्याला पाहिजे असेल तर आपण ला जाऊ शकतो जेणेकरून या डेल्टा function बद्दल आपण क्लिअर राहू शकतो चला तर मग सेटअप क्लिअर झाला ते सोडवणे हे आता पुढचे पॉल आहे तर आपण थेट अवकाशीय म्हणजे spatial डोमेन मध्ये सॉल्व्ह करूयात काही हिंट के पहिली स्टेप काय असली पाहिजे या समीकरणाकडे पाहून तुम्हाला समजेल कि इथे अवघड भाग कोणता आहे तर तो डेल्टा function आहे तो थोडासा इथे अवघडपणा निर्माण करेल मला जर हे सोडवायचे असेल तर मी सगळ्यात पहिले काय करेल जिथे डेल्टा function नाहीये ते आधी सोडवेल आणि काय होते ते पाहील विध्यार्थी x हा बरोबर तर आपण काय करूयात कि आपण ला सॉल्व्ह करूयात त्या केसमध्ये इथे ते समीकरण असे होते तर ते कॅपिटल G असले पाहिजे तर function चे सेकंड डेरीवेटीव्ह 0 शून्य आहे मी हे डेरीवेटीव्ह कोणत्या primed कि unprimed कोऑर्डिनेट्सला घेतोय विध्यार्थी unprimed Unprimed जवळ एक सोपे विश्लेषक उत्तर आहे आणि ते काय आहे विध्यार्थी लिनियर लिनियर बरोबर तर मी ते असे आहे हे म्हणू शकतो तर परिस्थिती दोन संभाव्य पद्धतीने होऊ शकते एक आहे ही आणि दुसरी ही तर मी हे इथे ड्रॉ करतो तर अजून इथे हे माझे x आहे हे माझे लेन्थ १ एक आहे हे 0 शून्य आहे आणि कुठेतरी इथे x आहे हे physical situation आहे बरोबर तर जेव्हा याचा विचार करतो मी कोणत्या प्रकारचे सोल्यूशन लिहू शकतो दोन केसेस असतील तर दोन्ही केसेस मध्ये हे सोल्यूशन आहे तर मी हे असे आणि लिहू शकतो आणि x x आहे ते आधीच स्पष्ट केलेले आहे त्याच्यावर कोणीच युक्तिवाद नाही करू शकत या दोन्ही केसेस मध्ये माझ्याजवळ एक homogenous differential equation आहे कि आहे ते दोन्ही बाजूस लिनियर आहे तर या प्रॉब्लेम मध्ये किती variables आणि किती unknowns आहेत विध्यार्थी ४ ४ unknowns आहेत बरोबर आपण boundary कंडिशन्स वापरूयात कारण ते सोडविण्यासाठी मदत करतील तुम्ही आधीच एक गोष्ट म्हणू शकता कि इथे LHS हा x आणि x चे function आहे आणि RHS हे हे फक्त क्स चे function आहे तर A आणि B x चे function आहेत हे तुम्ही स्वतः अपेक्षित करू शकता आणि ते boundary conditions वरून येईल तर पहिली boundary condition आपण x 0 ला लावू शकतो तर मी समीकरण १ निवडेल कारण x 0 हे पहिल्या केस मध्ये येते बरोबर तर ही पहिली केस आहे आणि ही दुसरी तर ते मला काय सांगतात त्याचे म्हणणे काय आहे विध्यार्थी B1 हा शून्य आहे मी बद्दल काहीच सांगू नाही शकत पुढची condition ला आहे तर इथे मी असे म्हणतो तर मी असेही म्हणू शकतो दुसरी गोष्ट अशी आहे कि आपण अशी अपेक्षा करतो कि स्ट्रिंग तुटली नाही पाहिजे म्हणजे ते continuity चे समीकरण आहे बरोबर मी जिथे स्ट्रेस लावलेला आहे तिथे continuity चे समीकरण होईल बाकीच्या ठिकाणी ते continuous च असेल तर ते xx'ला होते तर मग हे दोन्ही समीकरणे मला काय सांगताय हा तसाही शून्यच आहे x ला LHS काय आहे बरोबर पण आपण continuity मिळविण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यासाठी आपण घेणार आहोत तर x डाव्या बाजूस आणि x च्या उजव्या बाजूस तिथे स्ट्रिंग आहे ती एकदम वरती नाही जाणार ती स्ट्रिंग आहे ती तुटणार नाही तर मी हे लेफ्ट लिमिट आणि राईट लिमिट सेट करणार आहे जेणेकरून मला continuous function मिळेल आपल्याकडे continuity ची मूळ व्याख्या आहे तर ते LHS आहे बरोबर आणि ते केस १ कडून आहे आणि ते राईट लिमिट ला equal पाहिजे तर राईट लिमिट मला काय देईल विध्यार्थी आणि मी ह्याच्या मध्ये सब्स्टिट्युट करेल आणि मला असे मिळेल बरोबर तर ते मला असे सांगत आहे तर मी ४ variables ने सुरवात केली आणि आता पर्यन्त या ४ variables मध्ये किती समीकरणं आहेत ३ आहेत बरोबर तर माझ्याकडे a b आणि c हे आहेत तर आत्तापर्यन्त या तीन कंडिशन्स बरोबर पण त्या पुरेश्या नाही मला अजून एक पाहिजे आहे कारण मला सगळ्या प्रॉब्लेमची पूर्ण माहिती द्यायची आहे ती चौथी कंडिशन काय असेल आपण continuity लादली continuity ने differential equation सोबत डायरेक्ट डील केला का तर इथे अवघड भाग कोणता आहे जो आपण हाताळला नाही xx' चे differential equation तर आपल्याकडे त्याला समोर जाण्याव्यतिरिक्त काहीच पर्याय नाही तर आता काय करायचे शेवट चे काय ट्रिक आहे तर माझ्याकडे हे आहे मी जर सेकंड डेरीवेटीव्ह integrate केला तर मला काय मिळेल सहाजिकच सेकंड डेरीवेटीव्ह integrate केला तर मला पहिला डेरीवेटीव्ह मिळेल मी जर हे दोन्ही बाजूने integrate केले तर मला काय मिळेल डावी बाजू मला पहिला डेरीवेटीव्ह देईल उजवी बाजू मला काय देईल विध्यार्थी १ एक एक बरोबर तर हे असे काहीतरी आपण वापरू शकतो चाल तर मग आपण integrate करूयात पण integrationची मर्यादा म्हणजे काय असेल तर हे माझे x आहे मी जर कोणतयाही रिजन ला integrate केले आपण असे म्हणू कि इथपासून ते इथपर्यन्त integrate केले तर याचा काही उपयोग होईल का नाही कारण हे function इथे continuous आहे पण मी जर हे इथून ते इथपर्यन्त integrate केले तर काहीतरी मनोरंजक घडेल चला तर मग integrate करूयात मी असे integrate करेल मी वायरच्या लांबीवर integrate करतोय तर x हा स्वतः variable ऑफ integration आहे आणि ते असे होईल बरोबर तर LHS मला काय देईल Student G' विध्यार्थी G तर ते मला G देईल सेकंड डेरीवेटीव्हचे integral मला फर्स्ट डेरीवेटीव्ह देईल तर ते मला देईल आणि RHS काय देईल विध्यार्थी १ एक एक बरोबर कारण मी integration मध्ये सिंग्युलॅरिटी समाविष्ठ किंवा घेतलेली आहे मला LHS ची value माहित आहे का हो मला माहित आहे तर LHS मला G देणार आहे दोन्ही केस मध्ये G काय आहे आणि बरोबर तर हे साठी आणि हे साठी आहे तर मग मला मिळेल तर हे माझे चौथे समीकरण आहे जे मला पाहिजे होते तर आता हे मी सिम्प्लिफाय करेल आणि मला मिळालेले त्याचे अंतिम समीकरण सांगेल तर मला आणि मिळेल मी आता इथे थोडे बीजगणित वापरले आहे माझ्याकडे हे होते हे होते हे समिकरण इथे तर मग अंतिम सोल्यूशन जे मला इथे मिळाले मी ते अजून लिहू शकतो मला दोन केसेस लागतील आणि तर पहिल्या केसमध्ये ते असे असणार आहे तर ते जास्त अवघड नव्हते मी boundary कंडिशन्स वापरल्या मी हि माहिती वापरली कि इम्पल्स कुठे ठेवला आहे आणि आणि रिस्पॉन्स मिळाला तर मग मी अंतिम सोल्यूशन काय लिहू u हा डिस्प्लेसमेंट आहे हे अंतिम सोल्यूशन आहे मी असे लिहितो इम्पल्स रिस्पॉन्सची सगळी यंत्रणा कामी लावलेली आहे आणि त्याला नवीन नाव ग्रीन्स function असे नवीन नाव दिले आहे आणि १ परिमाणी उदाहरणामधून ग्रीन्स function कसे calculate करायचे ते दाखवले जर तुमचा ऑपरेटर वेगळा असला तर सगळेच calculation बदलतील पण संकल्पना तीच राहील तर हे तुमचे सोपे १ परिमाणी उदाहरण आहे